आता आपण त्याकडे जाऊ तर मी गोष्टी अधिक ठोस ठेवण्यासाठी मी फक्त 3 विभाग गृहीत धरत आहे आणि आम्ही आपल्या 3 विभागांसाठी समीकरण प्रणाली तयार करू या 3 सेगमेंट्ससाठी आपण त्यांना कॉल करू या म्हणजे हे घटक 1 घटक 2 घटक 3 आणि नोड 1 नोड 2 नोड 3 आणि नोड 4 आहेत ओके तर मग माझे आकाराचे फंक्शन काय आहेत यासाठी आपल्याकडे किती आकारांची फंक्शन आहेत 6 आकार फंक्शन ठीक आहे मग ते कशासारखे दिसतात तर हे माझे आहे i बरोबरीचा आहे तर हे असेच ठेवले आहे जे आपण ठेवू म्हणजेच i आणि e आणि तर एकूण 6 आकारांची फंक्शन्स आहेत ठीक तर हे लक्षात घेऊन मी फील्ड कसे लिहावे या बेस फंक्शन्सच्या बाबतीत मी फील्ड x चे u लिहिते तर हा एक योग आहे आणि यावेळी स्पष्टपणे योग उघडेल तर प्रथम अज्ञात आणि नंतर आकार फंक्शन लिहू तर प्रथम अज्ञात या संमेलनातून मुक्त होऊया तर गुणेला आहे विद्यार्थी एन पुढे यू असे होणार आहे तर 1 वर आणि 2 खाली आणखी काय पुढे मी आता वर जाईन आपण तिथे हँग व्हाल आणि पटकन लिहू शकाल आणि अधिक हे सर्व एक्सचे फंक्शन आहे हे असे लिहायचे या व्हेरिएबल्सची आता काही व्हेरिएबल्स समान आहेत ही काही अज्ञात आहेत तर हे अज्ञात आहेत काही अज्ञात तेच आहेत काय विद्यार्थी यू 2 1 विद्यार्थी तिथे आहे आणि बरोबर तर सामान्य व्हेरिएबल्स त्यांना समान असल्याचे दर्शवू आणि ते बरोबर आणि अनुक्रमे ठीक तर आपण हे लिहू इच्छित असाल तर हे मला पुन्हा लिहिण्याचा एक मार्ग आहे जर मला ते लिहायचे असेल तर ते स्थानिक ते जागतिक पर्यंत जाण्याच्या दृष्टीने आहे जर मला ते पुन्हा लिहायचे असेल तर मी असे लिहावे मी कुठेतरी चूक केली आहे होय हे खरोखर होय अधिक असावे बरोबर तर ही पहिली स्थानिक होती तर दुसरी जागतिक होती हे असावे स्थानिक आणि वैश्विक कोणत्या अज्ञात नंबरची आता येथे दोन फंक्शन्स आहेत जी माझ्याकडे या ग्रीन ब्रॅकेट्स मध्ये आहेत जर मला येथे प्लॉट करायचे असतील तर आपण येथे हिरव्या रंगात ठळकपणे दर्शविलेले फंक्शन्स प्लॉट करण्याचा प्रयत्न करूया तर आपल्यातील काहीजण पाहतात की हे कोठे चालले आहे तर आपण येथे हे थोडेसे मोठे काढू शकता 1 2 3 आणि 4 तर प्रथम तो ज्या मार्गाने उघडत आहे तो डावा किंवा उजवा हा पहिला टर्म इथे आहे विद्यार्थी डावा डावा बरोबर तर हे या ठिकाणी दिसत असलेल्यासारखेच आहे आणि ही माझी आहे बरोबर सहमत ग्रीन ब्रॅकेट मधील एन चे दुसरे टर्म काय दिसते ते काय ही एक बेरीज आहे विद्यार्थी 2 दोन कार्ये दोन त्रिकोण एक उघडणी उजवीकडे एक डावीकडे तर ते असे दिसेल बरोबर मी याला T कॉल करणार आहे याला कॉल करूया पुढील कंसात पुढील टर्म पुन्हा दिसणार आहे या व्यतिरिक्त तो 1 नोडने हलविला जाईल मी हे कॉल करणार आहे आणि शेवटी इथली चौथी ही माझी नेहमीची असेल ते बरोबर तिसरा विभाग उघडत आहे तर हे ठीक आहे तर संपूर्ण समस्येमध्ये माझ्याकडे जगात किती अज्ञात आहेत बरोबर म्हणून मी हे संयोजन केले याचे कारण हे आहे की माझ्याकडे 6 शेप फंक्शन्स आहेत हे लक्षात ठेवून जर मी माझी चाचणी सर्व 6 शेप फंक्शन्ससह केली तर मला जे मिळेल ते मला त्या प्रत्येकासाठी प्रत्येकी 6 समीकरणे मिळतील परंतु किती व्हेरिएबल्स विद्यार्थी 4 4 व्हेरिएबल्स योग्य ती चालू होईल आणि आपण हे कार्य करू शकता असे दिसून येईल की यापैकी दोन समीकरणे आहेत विद्यार्थी रिडंडंट रिडंडंट ते इतर काही समीकरणांचे रेषीय संयोजन घेऊन तयार केले आहेत म्हणून मी असे केले की ते करणे टाळण्यासाठी मी समीप शेप फंक्शन्स एकत्र केली आहेत उदाहरणार्थ म्हणा आणि ठीक आहे तर येथे हे माझे आकार फंक्शन्स आहेत आणि मी येथे वर काढलेले हे मी माझे चाचणी फंक्शन्स किंवा वजन फंक्शन्स बनवणार आहेत ही अद्याप गॅलेरकिनची पद्धत आहे कारण आकार फंक्शन्स आणि वजन फंक्शन्स समान आहेत बहुतेक पुस्तकांच्या तुलनेत मी तुम्हाला शॉर्ट कट एक शॉर्ट कट म्हणून काय देत आहे बर्याच पुस्तके आपल्याला 6 समीकरणे 4 व्हेरिएबल्स आणि नंतर ती 4 वर परत आणण्यास भाग पाडतील आणि आपण जे करत आहोत ते थेट 4 वर पोहोचेल कारण काय होईल हे आपण अंदाज करू शकतो तर ही 4 चाचणी फंक्शन्स आहेत जेव्हा मी माझ्या समीकरणाला लागू करतो तेव्हा 4 चाचणी फंक्शन्स मला 4 समीकरणे 4 व्हेरिएबल्स मिळेल तर सर्वसाधारणपणे ही एक रणनीती आहे याचा अर्थ काय आहे जर आपण त्याकडे पाहिले तर आम्ही हे कसे एकत्र केले जेथे जेथे नोड सामायिक केले गेले तेथे मी आकार फंक्शन एकत्र केले जे मी केले शेवटचे बिंदू सामायिक केले जाऊ शकले नाहीत ते आहेत तसेच राहतात ठीक तर आता आपण पायरी पायरीने जाऊया या प्रत्येक आधार फंक्शन साठी आपण आता टेस्टिंग करू तर मग आपण येथे आपल्या समीकरणाकडे वळूया तर आपण हे येथे लिहु तर प्रथम पद वजा आहे हे वजा आहे आणि अधिक शेवटचे बिंदू पदाच्या बरोबर आहे हे वजा बरोबर आहे मी हा शब्द उजव्या बाजूला का हलविला कारण मला हे माहित असले पाहिजे की मी माझ्या सीमेवरील अटी काढत आहे ज्या मी निर्माण केल्या आणि नक्कीच हे ज्ञात आहे आता हे शेवट न करता हे मी घेत असलेल्या प्रत्येक डब्ल्यूसाठी केले पाहिजे हे माझे अंतिम बिंदू योगदान आहे आपण हे बघू शकता आणि अंतिम समीकरणात सर्व एन पॉईंट्स दिसतील हे ठीक आहे का आपण गणना करणे सुरू केल्यावर आम्ही त्याकडे येऊ हे ठीक होईल चला तर आता आपण टेस्टिंग करू तर पहिले वेटिंग फंक्शन जे तितकेच आहे म्हणूनच मी ते करणार आहे यू अजूनही तसाच आहे आम्ही या रूपात हे लिहीत राहू हेच ते मी लिहित आहे कारण हे अगदी लहान कॉम्पॅक्ट नोटेशन मध्ये देखील जे आहे ते बरोबरीचे आहे वास्तविक एन हो ठीक आहे आम्ही फक्त त्याला कॉल करतो आणि आणि तर जेव्हा आपण शॉर्टहँड नोटेशन आहे जे चाचणी करतो तेव्हा आपल्याला काय मिळते जे ठीक आहे तर होय चला ते बनवूया विद्यार्थी कारण आहे होय आतमध्ये असू शकते तर ते आत शोषून घेईल तर आपण हे असेच ठेवू सामान्य स्थितीवर अवलंबून आहे विद्यार्थी माफ करा हो अन्यथा रिक्त जागा आहे विद्यार्थी मग आपण तसे करू नये मग आपण बरोबर आहात आपण योग्य आहात होय समाविष्ट केले पाहिजे विद्यार्थीः त्यात समाधानी राहू नका ज्यामध्ये ते अधिक असतील होय मी म्हणालो की जर एपिसलन सर्वत्र एकच असेल तर ही एक अतिशय निर्विवाद समस्या आहे ही मोकळी जागा आहे जी मी उत्तेजित करीत आहे परंतु आमच्या बाबतीत ते कदाचित दरम्यानचे ऑब्जेक्ट असतील आणि त्या के समवेत एप्सिलॉन म्यू असतील आम्ही फक्त के स्क्वेअर ठेवत आहोत हे x चे फंक्शन आहे तर मग पहिल्या समीकरणाचे काय होते मग काय होणार आहे आणि चे तर म्हणजे कॉन्स्टन्ट म्हणजे काय 1 ने वजा विद्यार्थीः नोड्स नाही नोड्स सुसज्ज नाहीत याचा अर्थ ते 1 अंतर ठेवत नाहीत ची व्याख्या लक्षात ठेवा ती होती विद्यार्थीः एक्स म्हणून जर मी या स्पेसिंगला काही डेल्टा असल्याचे म्हटले तर तर तेवढे असेल विद्यार्थीः वजा 1 छेद डेल्टा ठीक आहे चे काय यामध्ये आणि हा अविभाज्य आता ज्यावर की विभाग कोणता अविभाज्य आहे विभागातील इतर सर्व विभाग 0 आहेत कारण स्वतःच त्या बाहेर 0 आहे तर त्या व्युत्पत्ती देखील बाह्य परिभाषित करत नाहीत तर हा माझा इथे U आहे तर ज्यामध्ये सर्व अटी दिसतील किंवा आपण x चे u या फॉर्मकडे पाहू शकता आता आपल्याला चे मूल्यांकन करावे लागेल तर मग इथे काय होईल तर आपण हे चे उणे अविभाज्य लिहू तर मला या संज्ञा आणि या संज्ञेचे व्युत्पन्न घ्यावे लागेल कारण ते दोघेही मध्ये नॉन झेरो आहेत या अटी दिसणार नाहीत कारण त्या समर्थन देत नाहीत विभागाची रूंदी आहे ही येथे चिन्हांकित आहे व्युत्पन्न विद्यार्थीः व्युत्पन्न माझ्या जवळ आहे बरोबर विद्यार्थी ओह हे डब्ल्यू डॅश आहे विद्यार्थी एक गोष्ट विद्यार्थीः लांबी एकसारख्या नसतात मी येथे दर्शविलेले समान लांबी असणे आवश्यक नाही परंतु येथे समान असणे आवश्यक नाही म्हणून डेल्टा ऐवजी मी डेल्टा 1 छोटे तपशील लिहीन ला मी काय लिहू चे व्युत्पन्न काय आहे विद्यार्थी डेल्टा इतर अटी दिसणार नाहीत नंतर मी येथे घेत आहे तर हे काय होणार आहे विद्यार्थी आहे आहे योग्य आहे तर माझ्या या नोटेशन मध्ये तर हे आहे खरं म्हणजे मी इथे थोडी अधिक काळजीपूर्वक लिहायला हव ते चे दुसऱ्या टर्म सोबत प्रोडक्ट आहे तर हे असणार आहे विद्यार्थी U1 विद्यार्थी 2 1 2 1 x माफ करा विद्यार्थी 2 1 2 बरोबर dx आणि शेवटच्या पॉईंटच्या पद ठीक आहे तर मी कोणत्या बिंदूंवर माझे मूल्यांकन करीत आहे अशा अंतिम बिंदूंबद्दल मी काय सांगू मला इथे आणि वर मूल्यांकन करावे लागेल तर प्रथम आहे तर हे नोड 1 वर वजा नोड 2 होणार आहे तर नोड 2 मधील मूल्य काय आहे हे नोड 2 येथे नोड 2 आहे चे नोड 2 वर मूल्य किती आहे माझे आहे विद्यार्थी 0 तर माझ्याकडे वजा 0 असेल तर चे नोड 1 मधील मूल्य किती असेल ट्रिक प्रश्न चे नोड 1 मधील मूल्य काय आहे विद्यार्थी वजा 1 वजा ट्रिक प्रश्न विद्यार्थी सर तेथे 0 होईल ठीक आहे तर आपण सर्वजण जे करीत आहात ते आपण च्या फॉर्म मध्ये पाहत आहो आपण व्युत्पन्न बोलत आहात आणि आपण काय सांगत आहात हे जाणून घेण्यासाठी आपण हा शब्द का हलविला आहे हे सांगत आहात हे आपण शोधत आहात विद्यार्थी हो म्हणून ज्ञात कोठून आला आहे मी ज्या फॉर्मसाठी गृहित धरले आहे त्यापासून नव्हे तर सीमा स्थितीतून तर माझी सीमा स्थिती काय आहे तेथे परत जाऊ या सीमारेषा ठीक आहे चला तर मग या संपूर्ण टर्मला काही म्हणू ठीक तर हे बरोबर आहे मला हे वापरायचे आहे इतकेच आहे अन्यथा मी सीमा अट लावत नाही तर हद्दीत 1 आहे आणि होणार आहे विद्यार्थी तर कोणत्या वेळी तर बाऊंडरी पॉईंट नोड नंबर 2 हे नोड 2 आहे ज्याचे कोणतेही योगदान नाही नोड 1 नोड 1 येथे काय आहे परंतु ते काय आहे विद्यार्थी सोबत मी येथे एक शेवटचा बिंदू प्रतिस्थापन केला आहे मला चे नोड 1 मधील मूल्य बदलणे आवश्यक आहे आणि मी व्याख्यानुसार चे नोड 1 मधील मूल्य आहे आणि हे सीमारेषीतून येते तर वेव्ह लांबी आणि त्या सर्व पॅरामीटर्ससह मुक्त कोठे गेले विद्यार्थी आणि तिथूनच हे वारंवारता आणि त्या सर्व काही अल्फामध्ये पाहिले आहे तर घटनेची वारंवारता या समीकरणात कुठेतरी ठीक दिसत आहे तर ते गेले नाही म्हणून हे नोड १ मधून आले आहे तर हे कसे दिसते मी येथे लिहिलेले हे समीकरण मी हे सोडवू शकेन का म्हणजे मी हे सुलभ करू शकतो त्याऐवजी काय आपण एक्स टर्ममध्ये एक्सप्रेशन आहे काय हे एक्सचे फंक्शन आहे काय तर हे कॉन्स्टन्ट आहे Dx वर एक आणि एक तेथे एकात्मिक समाकलित आहे तर फक्त विभागाची लांबी येईल दुसर्या टर्मचे काय तर हे कोणत्या प्रकारचे बहुपदी आहे वरदेखील हे समाकलित झाले आहे हे कॉन्स्टन्ट रेखीय चतुष्कोणीय आहे का विद्यार्थीः चतुर्भुज चतुर्भुज बरोबर रेषात्मक आहे आणि रेषीय आहेत तर हे चौरसात्मक फंक्शन आहे व व्हेरिएबल्स कशा आहेत आणि के व्हेरिएबल आहे के हे एक्स चे फंक्शन आहे तर जर माझा विवेकीकरण पुरेसा असेल तर मी असे मानू शकतो की त्यामध्ये अंदाजे कॉन्स्टन्ट असेल तर बिंदू तुकडा कॉन्स्टन्ट अंदाजे मी करू शकतो किंवा जर के काहीतरी अधिक गुंतागुंत असेल तर मी या टर्मसाठी काय करेन विद्यार्थीः U सामान्य चौरस नियम वापरा बरोबर तर चतुर्भुज लहरीद्वारे याचे मूल्यांकन केले जाऊ शकते आणि येथून पुढे काय होईल ते डावीकडच्या बाजूला घेतले जाईल तर तिथे थोडेसे चुकीचे आहे आणि मी जे काही लिहिले आहे त्या सीमारेषाचे मूल्यांकन करण्यासाठी मी आतापर्यंत काय बोलले आहे याचा अंदाज लावतो परंतु तेथे मला हे थोडे बदलणे आवश्यक आहे चला तर ही आता पुसून घेऊ या 0 मुदती बरोबर आहे अल्फा ला थोडासा बदल हवा आहे तर आपण आणखी पुढे जाण्यापूर्वी आम्हाला आमच्या सुधारणेकडे पाहायचे आहे तर मी हे मिटवतो की सध्याच्या काळासाठी ही सीमा अट योग्य आहे तर हे असे म्हणत आहे की हे जोडा हीच ती सीमा आहे जी या दिशेने लहर जात आहे आणि या क्षणी मी ही सीमा अट लावत आहे त्याचप्रमाणे डाव्या सीमेवर हेच घडत आहे आणि लादणे ही सीमा स्थिती आहे आता ही सीमा अट आपल्या ऑब्जेक्ट वर ओढण्यासाठी सर्व काही लागू असलेल्या गोष्टींवर लागू आहे तर इथे अगदी त्याच एंटेनाची समस्या मानवी हून अधिक आहे तर हे पाठवत आहे हे सांगू या घटनेचे फिल्ड हे येथे परत करुया तर माझे एंटीना आता येथे आहे जे हे काय करीत आहे हे अशा प्रकारे फील्ड बाहेर पाठवित आहे हे 1D समजू या की 1D मध्ये काही काढू पाहत आहोत माझ्याकडे येथे हा उद्देश आहे की माझ्या सिम्युलेशन डोमेनच्या 2 सीमारेषा आहेत जे ठीक आहे ते म्हणजे ही लहर येथे आत शिरत आहे इकडे तिकडे विखुरलेले आणि इथून पुढे जाणे हे शारीरिकरित्या घडत आहे आता मी तुम्हाला दिलेली सीमारेषा अज्ञानाची होती ती म्हणजे या टप्प्याटप्प्याने या काल्पनिक सीमेवरून योग्य प्रतिबिंबित होऊ नये याक्षणी एकूण क्षेत्र काय आहे ते एक विखुरलेले फील्ड आहे जे ऑब्जेक्टमधून येत आहे आणि घटनेच्या क्षेत्राचा काही भाग दोघेही आउटगोइंग आहेत आणि त्या दोघांनाही परत प्रतिबिंबित करू नये जे आपल्यास हवे आहे तर इथे त्यांना कोणतीही अडचण नाही असे दिसते परंतु जेव्हा मी येथे येत आहे तेव्हा जे घडत आहे त्या घटनेचे क्षेत्र खरोखर बाहेरच्या दिशेने विरुद्ध दिशेने जात आहे विखुरलेले फील्ड आहे विखुरलेले फील्ड हा एक भाग आहे जो मी सिम्युलेशन डोमेनमध्ये येऊ शकत नाही योग्य घटना क्षेत्रात मला गणिताच्या एक्सप्रेशनने दिलेली काळजी नाही तर ही सीमा अट मी म्हणत आहे की सीमेवरुन कोणतेही प्रतिबिंब हे एकूण फील्डमध्ये किंवा विखुरलेल्या फील्डमध्ये लागू होऊ नये विखुरलेले फील्ड हे समजून घेऊ नका की मी ऑब्जेक्ट हटवितो तर तेथे घटना फील्ड एकाकडून प्रवेश करू शकते आणि दुसर्यामधून बाहेर पडू शकते अशी काही सीमा नसते परंतु त्यात विखुरलेले फील्ड नेहमीच बाहेर जात असते असे समजू आम्ही ऑब्जेक्ट पूर्ण आहे असे समजू सिम्युलेशन डोमेनमध्ये समाविष्ट आहे विद्यार्थी जे ठीक आहे ते सर्व काही आहे तर काय ठीक आहे विद्यार्थीः विखुरलेले फील्ड पुनर्नामित करणे स्वतःच एक आउटगोइंग आहे तर हे विखुरलेले फील्ड अगदी योग्य आहे तर हे विखुरलेले फील्ड येथे जात आहे आणि हे विखुरलेले फील्ड आउटगोइंग आहे तर सीमारेषाने विखुरलेल्या फील्डमध्ये एकूण फील्ड ची काळजी घेतली पाहिजे आता येथे व्हेरिएबल्स निवडले आहेत ते एकूण फील्ड म्हणजे काय तर आम्ही एकूण फील्ड किंवा विखुरलेल्या फील्डमध्ये सीमा अट लागू केली पाहिजे आम्ही हे यू वर लादत नसावे आम्ही ते विखुरलेल्या फील्डमध्ये लावायला हवे तर येथे सीमा अट झाली आहे मी हे ई एकूण सॉरी ई विखुरलेले म्हणून लिहितो ई विखुरलेली ही प्रमाणित सीमा स्थिती आहे ही कायमची मोकळी जागा परत न येणाऱ्या लहरीचे अनुकरण करते तर यूच्या दृष्टीने मी हे काय लिहू तर E विखुरलेले आहे आम्हाला हे माहित आहे की E एकूण हे E विखुरलेले अधिक E घटना बरोबर आहे तर व्हेरिएबल E एकूण असल्यामुळे मला करायचे आहे तर ई विखुरलेला बरोबर असेल हे बरोबर आहे तर आता आपण बाउंड्री कंडीशन वापरु तर सीमा स्थिती सांगत आहे आम्ही गृहित धरू की आम्हाला ती देण्यात आली आहे हे आपल्याला माहित आहे की हे प्लेन लहर आहे किंवा जे मला कार्यशील फॉर्म माहित आहे म्हणून जेव्हा मी हे पुन्हा एकदा सुलभ करते की शेवटी मला मिळेल या समीकरणात पहा की तुम्हाला ठीक आहे मला कंडिशन पाहिजे आहे तर ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे तर मी आता उजवीकडे म्हणतो की आता मी थोडे अधिक काळजीपूर्वक केले आहे तरीही नोड 2 अजूनही मला 0 देते आणि नोड 1 इथून येथे बदलेल तर मी काय मिळते ते येथे वजा करण्यासाठी काही वजा घेऊया म्हणजे वजा जे मिळते त्याचे बरोबर होईल म्हणजेच वजा होईल तर नोड 1 वर या पदाचे मूल्यांकन कसे आहे तर विद्यार्थीः घटना योग्य असल्याचे व्युत्पन्न विद्यार्थी तर मी फक्त एक विशिष्ट मुद्दा असेल होय घटना फील्ड आपल्याला देण्यात येणार आहे आम्ही ते गृहित धरू विद्यार्थी छान पण व्युत्पन्न काय हे देखील आहे आम्ही आपल्यास त्याची गणना करू समजा मी तुम्हाला देतो की प्लेन लहर आहे विद्यार्थी मुद्दा आहे नाही आम्ही घटनेची गणना करीत नाही जे कार्यशील स्वरुपात दिले गेले आहे उदाहरणार्थ असू शकते किंवा इतर काही जटिल कार्य कारण असे आहे जसे की करंट स्त्रोत दिले गेले आहे त्या समस्येमध्ये आपण कोणत्या क्षेत्रामध्ये तयार होते याची गणना करू शकता आपल्याला देण्यात आलेल्या ऑब्जेक्टची अनुपस्थिती ठीक